नमस्कार आज मी एक डिझाइन उदाहरण स्वतः सोडवणार आहे मागील व्याख्यानात आपण टेन्शान मेंबरच्या रचनेसाठी अनुसरल्या जाणाऱ्या स्टेप्स बद्दल चर्चा केली आहे आधीच्या व्याख्यानात चर्चा झालेल्या टेन्शन मेंबर ची रचना करण्यासाठी आपण कोणत्या स्टेप्स अनुसरल्या पाहिजेत आणि संगणकाचे अल्गोरिदम देखील दर्शविले गेले आहे म्हणजे फ्लोचार्ट कसे विकसित करावे आणि मागील व्याख्यानात चर्चा केलेला संगणक प्रोग्राम कसा तयार करावा याची चर्चा केली आहे आता आज सर्व सिद्धांतांचे अनुसरण करत फ्लोचार्टच्या स्टेप चे अनुसरण करत आज आपण एक उदाहरण सोडवत आहोत ठीक आहे आणि जर आपल्याला एखादा प्रोग्राम टप्प्याटप्प्याने लिहायचा असेल जे काही आपण आज सोडवणार आहोत जर आपण एखादा प्रोग्राम केला आणि ते तपासले तर ते आपल्यासाठी देखील स्पष्ट होईल म्हणजे प्रोग्रामरला आत्मविश्वास मिळेल की हा प्रोग्राम ठीक चालत आहे आणि त्यानुसार तो एक प्रोग्राम देखील विकसित करू शकतो तर समस्या अशी आहे की 3 मीटर लांबीचा टेन्शन मेंबर 200 किलो न्यूटनचा फॅक्टर लोड वाहून नेतो 200 किलो न्यूटन भार म्हणजे Tu मूल्य 3 मीटर लांब प्रभावी लांबी 3 मीटर आहे आणि डिझायनर योग्य सिंगल कोन असमान विभाग तर असे सांगितले गेले आहे की तुम्हाला एक कोन वापरावा लागेल दुहेरी कोन नाही आणि असमान विभाग बरोबर जेव्हा जोडणी 20 मि व्यासाच्या मोठ्या 4च्या बोल्टने केली जाते 6 आणि फिलेटचे वजन असे गृहीत धरते की लांब पाय प्लेटच्या बाजूस जोडलेला असेल तर या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत की Tu 200 किलो न्यूटन बरोबर पुढील लांबी प्रभावी लांबी 3 मीटर आहे पुढे ज्यास्त लांबी लांब पायाला जोडलेली आहे पुढे बोल्ट जोडणी आहे ठीक आहे एकदा आपण बोल्ट जोडणी केली की वेल्ड जोडणी दोन करेल आणि गणनेत ते कसे बदलत आहे ते आपण पाहू तर या तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील की या गोष्टी आहेत आणि आपल्याला हे देखील तपासावे लागेल की असमान विभागाने सांगितले आहे की असमान विभाग आपल्याला निवडायचा आहे आणि सिंगल असमान विभाग आपण दुहेरी असमान विभाग निवडू शकत नाही तर या मर्यादा आहेत ज्या सांगितल्या गेल्या आहेत तर हे लक्षात घेऊन आपण एक एक करून त्या पहिल्या स्टेप मधून जाऊ शकतो जर आपण पहिल्या स्टेप मध्ये पाहिले की आपण काय केले ते पहिल्या स्टेप मध्ये जे सांगितले गेले आहे ते म्हणजे Ag Ag शोधण्यासाठी आपण P बाय Fy वाय बाय गॅमा m 0 शोधू शकतो तर जर आपण हे मूल्य ठेवले तर P 200 किलो न्यूटन आहे आणि Fy250 आहे आणि गॅमा m 0 आहे1 तर ते 880 चौरस मिलीमीटर येत आहे आता आपण एक योग्य विभाग वापरू शकतो आणि तो एक कोन विभाग असमान विभाग आहे तर आपण Sp 6 पाहू शकतो आणि आपण योग्य विभाग शोधू शकतो उदाहरणार्थ आपण 75 भागिले 50 भागिले 10 निवडत आहोत ज्याचे एकूण क्षेत्रफळ Ag 1152 आहे येथे जर तुम्ही पाहिले की तुम्ही आवश्यक क्षेत्राची तुलना करता तर ते 880 आहे परंतु आपण खूप जास्त म्हणजे थोडे जास्त 1152 देत आहोत किरकोळ बरोबर नाही परंतु प्रोग्रामिंगमध्ये जर तुम्ही असे केले तर आपण 80 नंतर जे काही विभाग येत आहेत ते विचारात घेऊ शकतो परंतु या ठीकाणी फक्त पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण फक्त पुनरावृत्ती टाळण्यासाठी एक मोठा विभाग घेतला आहे कारण जर आपण कमी विभाग घेतला तर तो वेगवेगळ्या निकषांमध्ये सुरक्षित नसेल म्हणून नेहमी असे सुचवले जाते की तुम्ही थोडा वरचा भाग घ्या बरोबर तर येथे पुन्हा आपण शोधू शकतो की प्लेटशी जोडलेले ज्यास्त लांबीचे Anc क्षेत्र 75 वजा 10 भागिले 2 वजा 22 असेल ठीक आहे येथे आपण 20 मिमी व्यासाचा बोल्ट विचारात घेतला आहे ठीक आहे जेव्हा आपण बोल्ट जोडणी करत असतो तेव्हा असे सांगितले जाते की 20 मिमी व्यासाचा बोल्ट 20 मिमी व्यासाचा बोल्ट म्हणजे छिद्राचे क्षेत्रफळ म्हणजे छिद्राचा व्यास 22 असेल बरोबर तर 10 मध्ये जाडी 10 होती म्हणून ती 480 चौरस मिलीमीटर असेल त्याचप्रमाणे Ag o म्हणजे आऊटस्टँडिंग लांबीचे एकूण क्षेत्रफळ जे 75 वजा 10 भागिले 2 गुणिले 10 होईल 75 नाही हे 50 आहे कारण कमी लांबी 50 होती तर 50 वजा 10 भागिले 2 गुणिले 10 तर ते 450 बरोबर येत आहे तरAncचे मूल्य आपण Ago चे मूल्य शोधू शकतो तसेच मी Anचे मूल्य Anc अधिक Agoशोधू शकतो म्हणजे हे 930 चौरस मिलिमीटर होईल तर कोन विभागांचे हे काही गुणधर्म आहेत जे आपण स्ट्रेंथ च्या गणनेसाठी लक्षात ठेवले पाहिजेत आता आपण Tdg च्या गणनेसाठी जाऊ शकतो आपल्याला Fy गुणिले Agभागिले गॅमा m 0 माहित आहे तर जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण 250 गुणिले 1152 गुणिले 1 1 शोधू शकतो कारण Ag 1152 आहे तर हे येत आहे 261 8 किलो न्यूटन जे 200 पेक्षा जास्त येत आहे तर ते ठीक आहे याचा अर्थ ते एकूण इल्ड च्या दृष्टिकोनातून सुरक्षित आहे तर एकूण इल्ड मुळे विभागाचे डिझाइन म्हणजे एकूण विभागाची किमत येत आहे 261 8 किलो न्यूटन तर अक्षीय भार 200 किलो न्यूटन आहे त्यामुळे हे सुरक्षित आहे आता आपण इतर निकष तपासू जे म्हणजे आपण पूर्ण विभागासाठी गणना करू म्हणजे पूर्ण विभाग फुटणे तर त्यासाठी आता स्टेप 2 मध्ये आपल्याला बोल्ट जोडणीसाठी शोधावे लागेल म्हणजे बोल्टची डिझाइन शिअर स्ट्रेंथ आपल्याला मोजावी लागेल की आपल्याला माहित आहे की Fu b भागिले रूट 3 गुणिले A n n A n b अधिक N s A s b आहे आता जर आपण असे गृहीत धरले की शियर प्लेन थ्रेड च्या बाजूने जाईल तर हे शँकच्या बाजूने 0 असेल तर ते 0 असेल तर निव्वळ क्षेत्रफळ 0 78 असेल 78पायभागिले 4 गुणिले d वर्ग ठीक आहे तर निव्वळ क्षेत्र फळ A n A n b होईल जर मी d चे मूल्य 20 ठेवले तर ते 245 होईल तर Vdsb चे मूल्य मोजले जाऊ शकते ते 400 बाय रूट 3 आह असेल नंतर ठीक आहे गॅमा mb बरोबर आह त्यात सिंगल शिअर गुणिले Anb245 बाय गॅमा mb 1 25 आहे तर हे येत आहे 45 3 किलो न्यूटन ठीक आहे आता मला बोल्टची संख्या आणि जाळी शोधण्यासाठी बोल्टची व्यवस्था शोधावी लागेल म्हणजे पूर्ण विभागाच्या इल्ड मुळे निर्माण होणारी स्ट्रेंथ म्हणजे रप्चर स्ट्रेंथ शोधण्यासाठी आपल्याला Anc मूल्य तसेच बीटा मूल्य माहित असणे आवश्यक आहे तर बीटा मूल्य जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला शियर लॅगची रुंदी आणि लांबी Lc बरोबर माहित असणे आवश्यक आहे म्हणून आपल्या ला बोल्टच्या बोल्ट क्रमांकाचे वितरण सर्व तपशील माहित असणे आवश्यक आहे जर मी म्हटले की पुन्हा बोल्टची बेअरिंग ताकद V d Pb असेल तर ते 2 5Kb गुणिले d गुणिले t गुणिले f u b गुणिले गामा m b बरोबर आता आपल्याला Kb चे मूल्य शोधावे लागेल Kb हे आपल्याला E पेक्षा कमी म्हणजे 3d0E असेल तर आपण चा विचार करू शकतो 5 गुणिले d त्यामुळे 30 तर E भागिले 3d0d0 हे 22 आहे आणि P मी हे भागिले P हे EP आहे असे मी समजू शकतो आपण 2 5dचा विचार करू शकतो 5 d म्हणजे 2 5 गुणिले 20 बरोबर तर ते 50 असेल तर 50 गुणिले 3 गुणिले 32 22 वजा 0 25 अशा प्रकारे नंतर f u बाय f u b बाय f u नंतर 1 तर यापैकी कमी 0 454 म्हणून येत आहे बरोबर तर स्ट्रेंथ धारण करून आपण 2 5Kb म्हणून शोधू शकतो 5 K b हे 0 454 गुणिले d गुणिले t गुणिले f u b हे 400 गुणिले गॅमा m b बरोबर तर ही मूल्ये 72 64 किलो न्यूटन म्हणून येत आहेत तर बोल्ट मूल्य मी बोल्ट मूल्य Bv 45 3 किलो न्यूटन असे लिहू शकतो कारण ही कमी शिअर आणि बेरिंगसारखे शिअर 45 3मूल्य येत होते तर आणि बेअरिंग येत होते 72 64 तर बोल्टचे मूल्य आपण 45 3 म्हणून शोधू शकतो तर यावरून मी शोधू शकतो की जर आपण तिसऱ्या स्टेप वर गेलो तर बोल्ट nची संख्या बोल्टच्या मूल्यानुसार 200 बाय 453 34 असेल म्हणजे बोल्टची 5 संख्या ठीक आहे तर 50 मिमीच्या अंतरावर 5 बोल्ट वापरूया आणि काठ 30 मिमी म्हणून वापरूया तर ही बोल्ट व्यवस्था आहे ठीक आहे तर या बोल्ट व्यवस्थेनुसार आपण रप्चर स्ट्रेंथ शोधू शकतो तर स्टेप 4 जर मी स्टेप 4 वर गेलो तर मी रप्चर स्ट्रेंथ शोधू शकतो तर येथे मी पाहू शकतो की जर मी विभाग काढला तर थकबाकीची लांबी डब्ल्यू हा तो विभाग आहे ज्याचा आपण विचार केला आहे जिथे हे 50 बरोबर आहे आणि हे 75 बरोबर आहे तर डब्ल्यू ही आऊटस्टँडिंग लांबी आहे तर डब्ल्यू 50 मिमीच्या बरोबरीचा आहे आणि बोल्ट 40 च्या अंतरावर दिला आहे तर आपल्याला ला माहित आहे की शियर लॅगची रुंदी wअधिक w 1 वजा t होईल तर 50 अधिक w 1 40 असेल आणि जाडी 10 असेल तर 80 मिमी तर एकदा बोल्टचे वितरण कळले की आपण शियर लॅगची रुंदी तसेच एन बोल्टमधील n बोल्ट Lc मधील अंतर शोधू शकतो आपल्याकडे 5 बोल्ट आहेत बरोबर तरLn बोल्टमधील अंतर हे 50पिच चे अंतर असेल तर 4 गुणिले 50 हे 200 मिमी असेल तर यातून मी बीटा 1 म्हणून शोधू शकतो 4 वजा 0 076 गुणिले Bs हे 80 गुणिले 200Lc गुणिले w बाय t म्हणजे 50 गुणिले 10 गुणिले Fy गुणिले Fu 250 बाय 410Fu 250 गुणिले 410 तर मी शोधू शकतो 1 307 बरोबर तर बीटा मूल्य मी शोधू शकतो 1 307 पुन्हा Fu बाय Fu गॅमा m 0 बाय Fy गॅमा m 1 हे बीटाचे मर्यादित मूल्य यापेक्षा कमी असावे आणि हे मूल्य आपल्याला 1 443 मिळत आहे आणि बीटा आपल्याला 1 307 मिळतो आणि ते 1 0 7 पेक्षा मोठे असावे तर आपण पाहू शकतो की बीटा मूल्य या 2 च्या दरम्यान आहे तर हे ठीक आहे तर वरील निकषांची पूर्तता करताना आपण बीटा 1 307 म्हणून विचारात घेऊ शकतो तर Tdnमूल्य मी शोधू शकतो की मी सूत्र ठेवले आहे जे 0 9 गुणिले Fu गुणिले Anc आपण 480 गुणिले गॅमा m 1 म्हणजे 1 25 अधिक बीटा 1 307 गुणिले Fy गुणिले Ago Ago हे 450 गुणिले गॅमा m 0 आहे तर हे मूल्य ठेवून आपण 275 37 किलो न्यूटन शोधू शकतो जे 200 किलो न्यूटनच्या Tu मूल्यापेक्षा मोठे आहे तर रप्चर स्ट्रेंथ च्या दृष्टिकोनातून देखील आपण जो काही विभाग विचारात घेतला आहे तो ठीक आहे आता आपण ब्लॉक शियर फेल्युअरमुळे मेंबर च्या डिझाइनच्या ताकदीसाठी जाऊ ठीक आहे तर ब्लॉक शीअर फेल्युअरसाठी आपल्याला Avg चे मूल्य मोजावे लागेल आणि येथे Avg असेल तर जर आपल्याला हे 5 बोल्ट दिसले तर बरोबर आहेत तर Avg मूल्य आपण 5 बोल्ट शोधू शकतो जर मला दिसले तर ते असे आहे तर n बोल्टच्या मध्यभागी असलेले अंतर n असेल जे 4 गुणिले 50 अधिक 30 गुणिले जाडी 10 आहे तर क्षेत्र 2300 चौरस मिलीमीटर होत आहे त्याचप्रमाणे Avn मूल्य 4 गुणिले 50 अधिक 30 वजा बोल्ट होल क्षेत्रफळ जे 4 5 गुणिले 22 गुणिले 10 तर हे 1310 चौरस मिलीमीटर होत आहे तर Avg आणि Avn मूल्य अशा प्रकारे मोजले जाऊ शकते आता A t g मूल्याकडे येत असताना Atg मूल्य असेल जर आपण पाहिले की जर बोल्ट हा आह म्हणजे जर विभाग असा असेल आणि बोल्ट अशा प्रकारे प्रदान केला असेल तर Atgजी मूल्य असेल हे 75 हे 75 आहे आणि हे 35 बरोबर आहे तर आपण 40 गुणिले 10 असे Atg शोधू शकतो कारण 75 वजा 35 हे मूल्य असेल तर हे 400 आहे आणि त्याचप्रमाणे Atn 40 वजा 22 गुणिले 0 5गुणिले 10290 बरोबर तर एकदा आपल्याला हे मूल्य सापडले की मी T d B 1 चे मूल्य 0 9Avn म्हणून शोधू शकतो म्हणजे 1310 Fu बाय रूट 3 गॅमा m 1 म्हणजे 1 25 अधिक F y हे 250 गुणिले A t g 400 गुणिले गॅमा m0 हे 1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 2 किलोमीटर येत आहे Similarly T d B 2 value I can find out as A v g into F y by root 3 gamma m 0 plus 0 9 into A t n to F u by gamma m 1 So these values are coming 387 4 kilo त्याचप्रमाणे Tdb2 मूल्य मी Avg गुणिले Fy बाय रूट 3 गॅमा m 0 अधिक 0 9 म्हणून शोधू शकतो गॅमा m 1 द्वारे 0 9 गुणिले Atn ते Fu तर ही मूल्ये येत आहेत 387 4 किलो न्यूटन तरTdb मूल्य या 2 Tdb 1 आणिTdb 2 पेक्षा कमी असेल ठीक आहे म्हणजे Tdbचे मूल्य 314 2 किलो न्यूटन होईल आणि ते 200 किलो न्यूटनपेक्षा जास्त ठीक आहे तर येथे कोनाची डिझाइन टेन्साईल स्ट्रेंथ आपल्याला या 3 T d G T d B आणि T d n पेक्षा कमी मिळत आहे जी 261 8 किलो न्यूटन आहे आणि एक्स्टर्नल लोड 200 किलो न्यूटन येत आहे तर हे पूर्णपणे ठीक आहे तर आपण या विभागासह पुढे जाऊ शकतो आता मला स्लेंडरनेस रेशो तपासायचा आहे तर ISA 75 बाय 50 बाय 10 साठी आपल्याला स्लेंडरनेस रेशो शोधावा लागेल त्यापूर्वी आपल्याला आर किमान 10 आहे हे शोधावे लागेल SP6 पासून मी शोधू शकतो तर जास्तीत जास्त स्लेंडरनेस रेशो मी शोधू शकतो की Lइफेक्टिव्ह 3 मीटर बाय 10 6 किमान स्लेंडरनेस गुणोत्तर हे 283 येत आहे जे 350 पेक्षा कमी आहे ठीक आहे तर कोन आकाराचा आहे याचा अर्थ असा की आपण जो कोन 75 बाय 50 बाय 10 विचारात घेत आहोत तो Isa 200 किलो न्यूटन भार वाहून नेण्यासाठी सुरक्षित आहे तर येथे आपण पाहू शकतो की या कोना चा कमी आकार एक स्टेप कमी आकाराचा कोन सुरक्षित असू शकतो तथापि आपल्याला तपासावे लागेल कारण आपला आवश्यक भार 200 किलो न्यूटन एक्स्टर्नल लोड 200 किलो न्यूटन होता आणि डिझाइन स्ट्रेंथ आपल्याला 262 किलो न्यूटन मिळत आहे जी मेंबर मध्ये येणाऱ्या भारापेक्षा थोडी जास्त आहे म्हणून कमी आकार मिळविण्यासाठी आणखी एक पुनरावृत्ती करण्याची संधी आहे म्हणजे कोन विभागाचा आकार जितका लहान असेल तितका कमी तथापि हे ठीक असल्याने आपण या विभागासह पुढे जाऊ शकतो जरी तो आर्थिक नसेल परंतु तो सुरक्षित आहे तर खरे तर आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा आपण डिझाइन करणार असतो तेव्हा आपल्याला एक आकृती द्यावी लागते म्हणजे जोपर्यंत आपण आकृती तयार करत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही तर मी ही आकृती दाखवू शकतो तर येथे आपण पाहतो की हा 75 बाय 50 बाय 10 आह कोन विभाग आहे आणि त्याची लांबी कॅसेट प्लेटशी जोडलेली आहे आणि वितरण असे असेल की एज अंतर 30 आहे आणि पिच चे अंतर 50 आहे ठीक आहे आणि हे अंतर 40 आहे आणि हे 35 आहे बरोबर तर याचा अर्थ असा आहे की कॅसेट प्लेट जोडण्यासाठी कोन विभागात बोल्ट ठेवले जातात आता जर ते फिलेट वेल्डशी जोडलेले असेल तर त्याच मेंबर शी जोडलेले असेल जर ते फिलेट वेल्डशी जोडलेले असेल तर आपल्याला दिसणारी स्ट्रेंथ कशी शोधायची तर येथे आपण पाहू शकतो की AG समान असेल कारण ते P बाय Fy बाय गॅमा m 0 आहे तर ते 880 आहे बरोबर आता येथे AncआणिAgo आपल्याला शोधावे लागेल की Anc असेल कारण जर आपण समानकोन सेक्शन 75 बाय 50 बाय 10 चा विचार केला तर वेल्ड जोडणीत देखील ते सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण समान कोन विभाग वापरत आहोत तर त्याच कोन विभागासाठी आपण Anc 75 वजा 10 बाय 2 गुणिले 10 म्हणून शोधू शकतो तर येथे तुम्ही पाहू शकता की आपण कोणतेही बोल्ट होल कमी करत नाही कारण ते वेल्ड कनेक्शन आहे बोल्ट जोडणीच्या बाबतीत बोल्टच्या छिद्रातून एकूण क्षेत्रफळ निष्क्रिय केले जाते ठीक आहे तरAgo देखील आपण 50 वजा 10 भागिले 2 गुणिले 10 450 शोधू शकतो बरोबर तर Tdn च्या गणनेत या दोघांची आवश्यकता असेल आणि आपल्याला Cx हे गुरुत्वाकर्षणाचे केंद्र 26 मिमीच्या तळापासून माहित असले पाहिजे कारण वेल्ड वितरणासाठी हे आवश्यक असेल म्हणजे वेल्डचे वितरण कसे केले जाते हे जाणून घेण्यासाठी आपल्याला Cx चे मूल्य माहित असणे आवश्यक आहे आता Tdg चे मूल्य आपण आधी मोजल्याप्रमाणे शोधू शकतो जे 261 8 8 किलो न्यूटन होईल आणि ते 200 किलो न्यूटनपेक्षा जास्त आहे जे ठीक आहे त्यामुळे Tdgचे मूल्य बोल्ट जोडणीसाठी तसेच वेल्ड जोडणीसाठी समान असेल आता पूर्ण सेक्शन रप्चर झाल्याने नियंत्रित होणारी स्ट्रेंथ आपण शोधू तर या ठिकाणी शिअर लॅगची रुंदी बोल्ट जोडणीपेक्षा वेगळी असेल कारण येथे ती या दोन दिशेने वेल्डद्वारे जोडली गेली आहे तसेच ती येथे जोडली जाऊ शकते तर शिअर लॅगचे अंतर इतके बरोबर असेल म्हणजे शिअर लॅगची रुंदी येथे 50 मिमी असेल आणि आपल्याला वितरण माहित नाही वितरण म्हणजे काय हे आपल्याला माहीत नाही जर आपल्याला ही दिशा दिसली तर विशिष्ट प्रमाणात वितरण यामध्ये असेल आणि विशिष्ट लांबी वरच्या बाजूला असेल बरोबर तर Lw 1 आणि Lw 2 म्हणजे काय हे आपल्याला माहित नाही जर मी हे Lw 2 मानले तर Lw 1 आणि Lw 2 म्हणजे काय हे आपल्याला माहित नाही तर सांकेतिक तरतुदीनुसार आपण सरासरी लांबी Lw 165 मिमी म्हणून गृहीत धरू शकतो जर आपण कोडकडे मागे वळून पाहिले तर आपल्याला दिसेल की बीटाच्या गणनेच्या उद्देशाने वेल्डची सरासरी लांबी 165 मिमी मानली जाऊ शकते तर बीटा आपण आता 1 म्हणून मोजू शकतो 4 वजा 0 076 गुणिले 50 गुणिले 165 गुणिले 50 गुणिले 10 गुणिले 250 गुणिले 410 आणि ते येत आहे 1 329 बरोबर तर मी शोधू शकतो की Tdn मूल्य Tdnमूल्य होईल जर मी ते मूल्य ठेवले तर मला Tdnमूल्य 342 56 किलो न्यूटन मिळेल मी तपशीलात जात नाही कारण सर्व पॅरामीटर्स माहित आहेत जर आपण ते मूल्य ठेवले तर मी Tdn मूल्य 342 56 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो बरोबर पुढे मी ब्लॉक शीअरमुळे पूरेशा स्ट्रेंथ पर्यंत पोहोचेल ठीक आहे तर ब्लॉक शियर फेल्युअरसाठी मला Avg शोधावे लागेलAvg ची सरासरी लांबी 165असेल तर 165 गुणिले 2 गुणिले 10 बरोबर हेच आहे आणि Avn देखील असेल कारण तेथे छिद्र नाही तर Avnदेखील Avg च्या बरोबरीचा असेल जो समान असेल त्याचप्रमाणे Atg चे मूल्य 75 गुणिले 10 असेल आणि हे 750 आणि Atn चे मूल्य देखील समान असेल AtgआणिAtn समान असेल आता मी Tdb1 आणि Tdb 2 चे मूल्य मोजू शकतो म्हणून जर मी ते मूल्य ठेवले तर मी तपशीलात जात नाही कारण वेळेच्या कमतरतेमुळे मी 733 किलो न्यूटन म्हणून Tdb1 शोधू शकतो आणि Tdb 2 मूल्य मला 654 किलो न्यूटन मिळू शकते तर मी असे म्हणू शकतो की Tdbचे मूल्य 654 किलो न्यूटन येत आहे जे 200 किलो न्यूटनपेक्षा बरेच जास्त आहे तर ते ठीक आहे तर वेल्ड जोडणीसाठी आपण जो काही विभाग निवडला आहे तो पूर्णपणे ठीक आहे आणि मी लॅम्बडा मॅक्स देखील शोधू शकतो लॅम्बडा मॅक्स Lबाय R किमान असेल जो पूर्वीच्या 283 सारखाच होईल जो 350 पेक्षा कमी आहे तर हे ठीक आहे याचा अर्थ ज्या विभागाचा आपण विचार केला आहे तो वेल्ड जोडणीच्या बाबतीत 75 बाय 50 बाय 10 आहे तसेच वेल्ड जोडणीच्या बाबतीत तो सुरक्षित आहे तर अशा प्रकारे आपण टेन्साईल लोड खाली विभागाची रचना करू शकतो आता हा डिझाइन चा शेवट नाही कारण वेल्ड जोडणीच्या बाबतीत आपल्याला वेल्डची लांबी मोजावी लागेल आणि आपण वेल्डची लांबी योग्य प्रकारे वितरित करू आपल्याला माहित आहे की हा विभाग ठीक आहे परंतु वेल्डचे वितरण किती असावे वेल्डची एकूण लांबी किती असावी तर की आपल्याला शोधावे लागेल तर आता आपल्याला वेल्डचा विशिष्ट आकार गृहीत धरण्याचा मार्ग शोधावा लागेल वेल्डचा आकार मी कसा गृहित धरू मी वेल्डचा आकार मेंबर च्या जाडीवरून शोधू शकतो कारण वेल्डचा आकार मेंबर च्या किमान जाडीवर अवलंबून असतो माफ करा वेल्डचा किमान आकार वेल्ड मेंबर च्या जाडीवर अवलंबून असतो तर येथे मेंबर ची जाडी 10 मिमी होती तर आपण जाडीचा आकार 6 मिमी असे गृहीत धरू शकतो कारण 3 मिमी किमान असेल तर आपण 6 मिमी गृहीत धरू शकतो तर जर आकार 6 मिमी असेल तर टी 0 असेल 707 गुणिले 6 4 24 मि मी आता जर हा मेंबर असा असेल जो 75 आहे आणि हा 50 आहे तर भार त्याच्या बरोबर असेल तर CG अंतर बरोबर आहे आणि हे अंतर आपण आधी मोजले आहे जे 20 आहे हे 20 आहे ते 26 मिमी बरोबर आहे तर आपल्याला वेल्डचे वितरण करावे लागेल म्हणजे आपल्याला वेल्डचे वितरण अशा प्रकारे या दिशेने आणि या दिशेने अशा प्रकारे करावे लागेल की वेल्ड समूहाचा CG देखील त्याच रेषेतून जाईल जेणेकरून ते सह केंद्रित होईल म्हणून वेल्डने खालच्या बाजूला प्रतिकार करण्यासाठी घातलेली शक्ती म्हणजे जर हे P 1 असेल तर याचा अर्थ जर आपण पाहिले की हे P 1 आहे आणि हेP2 आहे तर P 1 हे 75 वजा 26 गुणिले 75 गुणिले 200 असावे आणि पी 2 हे 26 गुणिले 75 गुणिले 200 असावे 200 असावे आणि P 2 हे 26 गुणिले 75 गुणिले 200 असावे तर भार वितरण अशा प्रकारे असावे तर जर आपण हे मोजले तर आपल्याला मूल्य 130 7 किलो न्यूटन मिळेल हे 69 3 किलो न्यूटन बरोबर तर मी खालच्या बाजूला आवश्यक असलेली लांबी शोधू शकतो Lw1 म्हणजे जेमी वेल्ड स्ट्रेंथ वेल्ड स्ट्रेंथद्वारे या P 1 सारखे सूत्र बनवू शकतो ते Te Fu बाय रूट 3 गॅमा Mwअसेल तर मी मूल्य 130 7 गुणिले 10 घन म्हणजे न्यूटन आणि Te म्हणजे 4 24 Fu हे 410 बाय रूट 3 गुणिले 1 25 आहे तर मला 163 मिलीमीटर मिळू शकते त्याचप्रमाणे L w 2 मी शोधू शकतो की ते 69 3 असेल नंतर 4 24 गुणिले 410 रूट 3 1 तर हे 86 मिलीमीटर होत आहे बरोबर तर वजनाच्या लांबीचे वितरण असे असेल की ते 163 असेल आणि हे 86 असेल बरोबर तर अशा प्रकारे आपल्याला वितरण करावे लागेल आता वेल्डची सरासरी लांबी सरासरी लांबी 163 अधिक 86 बाय 2124 5असेल Tdn मोजण्यासाठी हे आवश्यक आहे तर बीटा मूल्य आपण सरासरी लांबीवरून शोधू शकतो कारण आपण सरासरी लांबी 165 मानली आहे जे बरोबर नाही तर वास्तविक लांबी आपण यावरून शोधू शकतो तर येथे B हे 50 बाय लचे 165 ऐवजी आपण 124 5 गुणिले 50 बाय 10 गुणिले 250 बाय 410 याचा विचार करू शकतो तर हे मूल्य येत आहे 1 307 तर या नवीन मूल्यासहTdn मूल्य आपण 340 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो जे 200 पेक्षा जास्त आहे जास्त आहे तर हे ठीक आहे याचा अर्थ मला सरासरी मूल्य मोजणे आवश्यक आहे जे आपण सरासरी मूल्य 165 मानले आहे ते बरोबर नाही जे गृहितक होते परंतु वास्तविक मूल्य 124 5 मिलिमीटर म्हणून येत होते मिलिमीटर बरोबर तर सरासरी मूल्यासह मला पुन्हा तपासावे लागेल की पूर्ण विभाग फुटल्यामुळे माझी स्ट्रेंथ लागू केलेल्या भारापेक्षा जास्त येत आहे की नाही तर ती तपासणी आवश्यक आहे बरोबर आता जर मी आकृतीतील वितरण पाहिले तर मी अशा प्रकारे शोधू शकतो की हा विभाग 75 बाय 50 बाय 10 आहे आणि ही लांबी 26 आहे आणि ही 163 मिलीमीटर आहे बरोबर तर वेल्डचे वितरण अशा प्रकारे केले गेले आहे की वेल्ड समूहाचे Cg आणि कोनाचे cgएकाच वेळी होत आहेत जेणेकरून मेंबर च्या अधिकाराची कोणतीही इसेंट्रीसिटी नसावी तर अशा प्रकारे आपण एका विभागाची डिझाइन करू शकतो म्हणजे अक्षीय टेन्साईल स्ट्रेस मुळे मेंबरची रचना करावी बरोबर आणि जेव्हा आपण रचना करणार असतो तेव्हा मी सांगितले की शेवटी आपल्याला बोल्टचे वितरण किंवा वेल्डच्या लांबीचे वितरण दर्शविणारी आकृती काढावी लागेल आणि आवश्यक पिच आणि एज अंतरानुसार किंवा आवश्यक वेल्डच्या लांबीनुसार आपण वापरतअसलेल्या गसेट प्लेटची एकूण लांबी किती असेल तर त्यावर अवलंबून आपल्याला शेवटी ठरवावे लागेल की गुसेटची लांबी किती असावी आणि आकृतीच्या संदर्भात जर आपण प्रतिनिधित्व केले तर ते साइट अभियंत्याला समजणे सोपे होईल तर यासह मी आजचे व्याख्यान संपवतो आभारी आहे